आता मी दुहेरी कोन विभागाच्या रचना कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ बद्दल चर्चा करणार आहे

आता दुहेरी कोन विभाग अनेकदा वापरला जातो कारण जेव्हा एक कोन इतका भार घेण्यास सक्षम नसतो तेव्हा अनेक प्रकरणे दिसून येतात आणि एक कोनाच्या बाबतीतही त्याच्या x अक्ष किंवा y अक्ष किंवा प्रमुख अक्षाच्या तुलनेत किरकोळ अक्षाच्या भोवती गायरेशनची त्रिज्या खूप कमी असते त्यामुळे छोट्या अक्षांभोवती जिरेशनची त्रिज्या खूपच कमी असल्याने कोनाच्या भागाची ताकद खूपच कमी असते कारण ती त्याच्या मायनॉर अक्षांद्वारे त्याच्या मायनॉर अक्षांभोवती अडकू शकते आणि जर गायरेशनची त्रिज्या कमी असेल तर स्लेंडरनेस रेशो जास्त असेल आणि स्लेंडरनेस रेशो जास्त असेल म्हणजे डिझाइन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस कमी असेल आणि म्हणूनच मेंबर ची डिझाइन स्ट्रेंथ कमी असेल म्हणून या भारासह कधीकधी आपण दुहेरी कोन विभागासाठी जातो पुन्हा दुहेरी कोन विभाग गुसेट प्लेटसह मागे मागे ठेवला जाऊ शकतो म्हणजे गुसेट प्लेट आणि त्याच्या दोन बाजूंमध्ये दोन कोन विभाग प्रदान केला जाऊ शकतो किंवा त्याच बाजूला देखील गुसेट प्लेटच्या त्याच बाजूला कोन विभाग प्रदान केला जाऊ शकतो तर अशा प्रकारे कोणी दुहेरी कोन विभाग तयार करण्यासाठी कोन विभाग ठेवू शकतो आता कोन विभागाची डिझाइन स्ट्रेंथ जाणून घेण्यासाठी कलम 7 2 मध्ये दिलेल्या दुहेरी कोणाची प्रभावी लांबी किती येईल हे आपल्याला जाणून घेणे आवश्यक आहे 2 मधील दुहेरी कोन स्ट्रटची प्रभावी लांबी तर येथे आपण पाहू शकतो की कोडल तरतूद म्हणते की n गुसेटच्या प्रतलातील प्रभावी लांबी K L 7 च्या दरम्यान घेतली जाईल आणि 0 85 पटछेदनबिंदूमधील अंतर म्हणजे 0 7 ते 0 85 पट दिलेल्या रिस्ट्रेंट च्या प्रमाणानुसार तर प्रदान केलेल्या रिस्ट्रेंट च्या प्रमाणानुसार छेदनबिंदूमधील प्रभावी लांबी 0 7 ते 0 85 पट मानली जाईल आणि n गसेटच्या प्लेन मध्ये लंब असलेली प्रभावी लांबी KL ही छेदनबिंदूच्या केंद्रामधील अंतराच्या बरोबरीने घेतली जाईल म्हणजे येथे KL1 असेल तरकोडल तरतूद हेच म्हणते तर जेव्हा आपण दुहेरी कोन विभागाच्या ताकदीची गणना करणार आहोत तेव्हा आपल्याला या कोडल तरतुदीचे पालन करावे लागेल 2 प्रभावी लांबी शोधण्यासाठी आणि म्हणून सॉरी स्लेंडरनेस रेशोची त्रिज्या आणि नंतर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसएलोवेबल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस म्हणून आपल्याला दुहेरी कोन विभागाची प्रभावी लांबी जाणून घ्यावी लागेल म्हणजे ती रिस्ट्रेंट च्या प्रमाणानुसार आहे की नाही याचा अर्थ ती लांबी प्लेन मध्ये n गसेटच्या लंब आहे की इतर एक आहे तर कोन विभाग अशा प्रकारे प्रदान केले जाऊ शकतात तर समजा मला दोन कोन विभाग प्रदान करायचे आहेत आता मी गुसेट प्लेटच्या विरुद्ध बाजूला दोन कोन विभाग वापरल्यास ते शक्य होऊ शकते हा एक मार्ग आहे ज्याद्वारे आपण हे गुसेट प्लेट बरोबर बनवू शकतो अन्यथा आपण कोन विभागांची व्यवस्था अशा प्रकारे देखील करू शकतो म्हणजे गुसेट प्लेटच्या त्याच बाजूला हे असेल तर ही गसेट प्लेट आहे आणि आपण दोन कोन विभाग प्रदान करीत आहोत हे I हा स्लेंडर कोनात आहे जे आपण योग्य प्रदान करू शकतो तसेच दोन कोन या पद्धतीने देखील प्रदान केले जाऊ शकतात तथापि हे आवश्यकतेवर अवलंबून असते म्हणजे कोणत्या प्रकारची आर्किटेक्चरल आवश्यकता आहे यावर देखील आपण अशा प्रकारचा दुहेरी कोन विभाग प्रदान करू शकतो आणि हे देखील आपण पाहू की जर मी गुसेट प्लेटच्या विरुद्ध बाजूस आणि गुसेट प्लेटच्या त्याच बाजूला कोन विभाग प्रदान केला तर त्याची ताकद किती असेल याचा अर्थ असा की जर मी अशा प्रकारे व्यवस्था केली तर ताकद अधिक असेल किंवा मी अशा प्रकारे व्यवस्था केली तर ताकद अधिक असेल की आपण एका वर्कआऊट च्या उदाहरणाद्वारे तुलना करू शकतो तर आपण एका उदाहरणाकडे जाऊया जे असे दिले आहे की 4 मीटर लांबीचा एक विसंगत स्ट्रट आहे ज्यामध्ये दोन असमान I s a I s a 100 बाय 75 बाय 8 असतात आणि त्याच्या लांब पायाने 10 मिमीच्या गुसेट प्लेटशी जोडलेले असतात तर लांब पाय गुसेट प्लेटशी जोडलेला असतो आणि गुसेट प्लेटची जाडी 10 मिमी असते आणि कोणाचा आकार 100 बाय 75 बाय 8 असतो आता जर ते गुसेट प्लेटच्या विरुद्ध बाजूला आणि गुसेट प्लेटच्या त्याच बाजूला जोडलेले असेल तर स्ट्रेंथ शोधा तर येथे आपण या दोन ओरिएंटेशन वापरून परिणामांची तुलना करतो एक गसेट प्लेटच्या विरुद्ध बाजूला आहे तर दुसरी गसेट प्लेटच्या समान बाजूला आहे आणि कोणते अधिक भार घेत आहे ते आपण पाहू आता सिंगल अँगल सेक्शनचे गुणधर्म S P 6 1964 च्या तक्ता 4 वरून आढळू शकतात जेथे क्रॉस सेक्शनल क्षेत्र R x R y R uR v दिले आहे ते दिले जातात त्यानंतर Cx Cy आणि Ix Iy दिले जातात आणि ही अशी मालमत्ता आहे जी या विभागाचे समतुल्य गुणधर्म शोधण्यासाठी आवश्यक असेल या विभागाच्या समतुल्य गुणधर्मांचा अर्थ असा आहे की या विभागाचे एकत्रित ग्रॉस क्षेत्रफळ किती आहे या विभागाच्या जिरेशनच्या किमान त्रिज्याची त्रिज्या किती असेल या विभागाचे सी किती असेल तर या सर्व गोष्टी आपण या गुणधर्मांमधून शोधू शकतो आणि ओरिएंटेशन नुसारगुसेट प्लेट आणि कोनाच्या स्थानानुसार आपण ही स्ट्रेंथ शोधू शकतो आता आपण प्रथम त्या ठिकाणी येऊया जिथे गुसेट प्लेटच्या विरुद्ध बाजूला कोन ठेवले जातात याचा अर्थ आपण विचार करू शकतो की एक प्लेट एक गसेट प्लेट आहे आणि तिच्या विरुद्ध बाजूला एक कोन त्याच्या लांब बाजूस ठेवला आहे लाँगर लेग आणि त्याच आकाराचा दुसरा कोन दुसऱ्या बाजूला ठेवला आहे तर ही व्यवस्था असेल ही गसेट प्लेट आहे आता आपल्याला दुहेरी कोनाच्या क्षेत्रासारखे एकत्रित गुणधर्म शोधावे लागतील समजा मी डॅश म्हणू शकतो एक डॅश 2 गुणिले क्षेत्र असेल म्हणजे 2 गुणिले मला 1336 मिळाले तर हे 2672 मिलीमीटर चौरस असेल त्याचप्रमाणे मी R x आणि R y चे मूल्य शोधू शकतो म्हणजे R डॅश x आणि R डॅश y तर प्रथम आपण R डॅश X R डॅश X शोधूया जेव्हा आपण शोधणार आहोत की R डॅश X म्हणजे आपण या दिशेने शोधू शकतो की हे X X आहे तर R डॅश x शोधण्यासाठी प्रथम मला I x डॅश शोधावा लागेल म्हणजे एकत्रित विभागाच्या x x दिशेने जडत्वाचा मोमेंट तर ते 2 गुणिले I x म्हणजे 2 गुणिले प्रत्येक विभागाच्या जडत्वाचे मोमेंट असेल कारण I x त्याच c g अंतरावर c g मध्ये समान असेल तर ते बकल होईल तर I x समान असेल तर मी R डॅश x शोधू शकतो कारण I x डॅश भागिले 2 a तर 2 I x भागिले 2 a म्हणजे I x भागिले a म्हणजे मला माफ करा हे याचे वर्गमूळ असेल तर रूट ओव्हर I x बाय a R x म्हणजे R डॅश R x डॅश मूल्य फक्त R x होईल तर अशा प्रकारे याचा अर्थ असा आहे की या व्यवस्थेमध्ये जर आपण वापरल्यास आपण R x मूल्य किंवा R डॅश x मूल्य वाढवू शकत नाही तर आर डॅश x मूल्य स्थिर आहे फक्त आपण गुसेट प्लेटची जाडी बदलून R डॅश y चे मूल्य वाढवू शकतो आता R डॅश y मूल्य कसे मोजले जाणार आहे ते पाहूया तर त्यासाठी आपल्याला प्रथम गणना करावी लागेल I डॅश y I डॅश y असेल I डॅश y म्हणजे या दिशेने तर I डॅश y हा I y असेल हा या अक्षाबद्दल y y I y अधिक एक R वर्ग आहे तर I y अधिक a गुणिले c y अधिक t g भागिले 2 संपूर्ण वर्ग बरोबर तर मी या अक्षाबद्दल y ला डॅश करतो I y अधिक a गुणिले c वर्ग c y वर्ग म्हणजे c y अधिक t g t g ही गसेट प्लेटची जाडीआहे तर जर ही गसेट प्लेटची जाडी असेल तर ती tg भागिले 2 बरोबर आणि गुणिले 2 असेल कारण तेथे 2 कोन आहेत तर यासाठी देखील ते सारखेच असेल म्हणून ते जोडले जाईल म्हणून I डॅश y असे आढळू शकते बरोबर तर जर मी I डॅश y मूल्य मोजले तर मला हे 2 गुणिले 63 असे सापडेल 3 गुणिले 10 गुणिले 4 जे I y मूल्य अधिक a हे 1336 गुणिले 18 होते गुसेट प्लेटची 7 अधिक 10 बाय 2 जाडी 10 आहे तर 10 बाय 2 असे आहे तर I डॅश 276 68 गुणिले 10 चा घातांक 4 मिलिमीटर शोधू शकतो आता एकदा मी I डॅश y ची गणना केली की मी R डॅश yचे मूल्य देखील शोधू शकतो R डॅश y फक्त I डॅश y बाय a डॅश असेल तर येथे मी y मूल्य डॅश करतो जे आपण 276 68 गुणिले 10 चा घातांक 4 म्हणून मोजले आहे मुळात 2 गुणिले a आहे जे 26721336 गुणिले 2 आहे तर हे 32 18 मिलीमीटर होत आहे तर जिरेशन आरची किमान त्रिज्या मला शोधावी लागेल कारण ती कशाबद्दल बकल करेल जेणेकरून किमान Rx डॅश आणि Ry डॅश असेल तर किमान जर आपण पाहिले तर ते 31 4 मिलिमीटर असेल बरोबर गायरेशनच्या किमान त्रिज्याची ही त्रिज्या आपल्याला 31 4 मिलिमीटर म्हणून आढळू शकते आताLe मूल्य प्रभावी लांबी Le 0 85L म्हणून आढळू शकते तर हे 0 85 गुणिले 4 मीटर होते तर हे 3 4 मीटर आहे तर कलम 7 1 नुसार मी प्रभावी लांबीचे मूल्य 0 85 गुणिले L म्हणून शोधू शकतो म्हणजे 3 4 मीटर तर आता मी स्लेंडरनेस रेशोचे मूल्य शोधू शकतो म्हणून लॅम्बडा स्लेंडरनेस रेशो मी शोधू शकतो L e भागिले R किमान जे मिलिमीटर बनवण्यासाठी 3 4 गुणिले 1000 होईल भागिले 31 4 गुणिले तर हे 108 28 होत आहे बरोबर आणि हे 180 पेक्षा कमी आहे तर ते तक्त्यानुसार परमिसिबल असलेल्या स्लेंडरनेस च्या गुणोत्तरापेक्षा कमी असावे तर लॅम्बडा स्लेंडरनेस गुणोत्तर मूल्य 108 28 म्हणून शोधू शकतो आता कोन विभागासाठी किंवा बिल्ड अप विभागासाठी आपल्याला माहित आहे की बकलिंग वर्ग सी बकलिंग वर्ग असेल तर विभागाचा वर्ग टेबल 10 वरून C असेल आपण टेबल 10 वरून शोधू शकतो की मी बकलिंग वर्ग टेबल सी म्हणून शोधू शकतो आणि मग मी FCD चे मूल्य शोधू शकतो आता जर आपण 9c तक्ता वापरून FCD ची किंमत काढली तर मी FCD चे मूल्य मी सूत्रावरून किंवा कोट मधे दिल्याप्रमाणे काढू शकतो मी 9c तक्त्यावरून किमंत काड शकतो म्हणजेच मला तक्ता 9 C तक्ता 9 वरून मूल्य शोधण्यासाठी दिले गेले आहे तर हे FCD मूल्य तक्ता 9 a b c d मध्ये वर्ग a b c d साठी दिले आहे कारण हा वर्ग सी बकलिंग वर्ग सी आहे तर आपण टेबल 9 c थेट वापरत आहोत आणि जर आपण टेबल 9 सी वापरला तर आपण पाहू शकतो की FCDचे मूल्य 107 वजा 94 6 असेल भागिले 10 गुणिले 8 28 हे 107 हे 100 लॅम्बडा 100 शी संबंधित आहे आणि हे लॅम्बडा 110 साठी 110 म्हणून लॅम्बडाशी संबंधित आहे हे 94 6 आहे आणि लॅम्बडा 100 साठी ते 107 आहे तर जर मी 108 28 साठी इंटरपोलेट केले तर मी FCD चे मूल्य 96 73MPa म्हणून शोधू शकतो तर FCDचे मूल्य तक्ता 9 सी वरून 96 73 MPa म्हणून आढळू शकते आता मेंबर ची डिझाइन स्ट्रेंथ आता मी शोधू शकतो कीFCD मध्ये e असेल तर जर मी FCD मध्ये a e चे मूल्य ठेवले तर a e हे 2672 आहे जे 96 73 मध्ये दोन कोन विभागाचे क्षेत्रफळ आहे हे FCD तर हे 258 46 किलो न्यूटन होईल बरोबर तर मेंबर ची डिझाइन स्ट्रेंथ 258 46किलो न्यूटन म्हणून आढळू शकते आता आपण दुसऱ्या केस कडे येऊया दुसरी केस म्हणजे गुसेट प्लेटच्या त्याच बाजूला कोन ठेवला आहे तर जर आपण गुसेट प्लेटची तीच बाजू वापरली तर असे काहीतरी असेल की ही गुसेट प्लेट आणि कोन गुसेट प्लेटच्या त्याच बाजूला अशा प्रकारे जोडलेला आहे तर या ठिकाणी अनेक गोष्टी डॅशसारख्या असतील एकत्रित विभागाचे एकूण क्षेत्रफळ समान असेल जे 2672 असेल आणि येथे r डॅश y समान 21 8 असेल जे पूर्वी r डॅश y मानले जात होते याचा अर्थ असा आहे की एकाच विभागातील r डॅश y r y जे काही येत आहे ते r डॅश y समान असेल कारण cg बदलणार नाही पण आर डॅश x बदलणार आहे तर r डॅश x शोधण्यासाठी आपल्याला r डॅश x चे मूल्य मोजावे लागेल मला हे शोधावे लागेल की I डॅश x I डॅश x हा 2 I x अधिक a गुणिले c x वर्ग असेल तर जर मी I x चे मूल्य 131 असे ठेवले तर 6 गुणिले 10 गुणिले 4 अधिक 1336 गुणिले c x वर्ग 31 वर्ग आहे तर आय एक्स म्हणजे आय डॅश x मूल्य 519 98 गुणिले 10 चा घातांक 4 मिलिमीटर चा घातांक 4 होत आहे तर ग्रॉस सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया x x दिशेने एकूण विभागाचा मला असे मिळत आहे आता r डॅश x आढळू शकतो जो I x डॅश बाय I डॅश I x डॅश असेल जो आपल्याला 519 98 गुणिले 10 चा घातांक 4 बाय डॅश 2672 आहे तर गणना केल्यानंतर मूल्य 44 11 येत आहे तर आता मी किमान r चे मूल्य शोधू शकतो तर r किमान हे r x डॅश आणि r y डॅशचे किमान असेल तर हे 21 होत आहे आहे बरोबर आता जर तुम्हाला आठवत असेल की पूर्वीच्या ठिकाणी r किमान हा r x होता आणि येथे r किमान हा r y बरोबर आहे आता आपण प्रभावी लांबीकडे येऊया तर या ठिकाणी प्रभावी लांबी समान असेल तसेच Lu 0 85L असेल त्यामुळे 3 4 मीटर आणि लॅम्बडा मी सिलिंडर जडत्व शोधू शकतो कारण L e भागिले r r म्हणजे किमान r तर हे 3 होईल मिलिमीटर भागिले आर करण्यासाठी 4 गुणिले 10 क्यूब किमान 21 तर हे 155 96 न्यूटन प्रति मिलिमीटर चौरस होत आहे जे 180 पेक्षा कमी आहे बरोबर तर हे सिलेंडर गुणोत्तर दृष्टिकोनातून ठीक आहे आता हे पूर्वीच्या केस प्रमाणेच बक्लिंग क्लास C असेल आणि आपण ISA चे टेबल 9 c 10 दरात वापरू शकतो मग मी FCD चे मूल्य 59 2म्हणून शोधू शकतो 2 वजा 59 2 वजा 53 3 गुणिले 10 गुणिले 5 96 तर हे मला 55 68 MPa म्हणून सापडेल येथे मूल्य 59 2 आहे हे कारण लॅम्बडा 150 आणि 53 3 च्या बरोबरीचा आहे कारण लॅम्बडा 160 च्या बरोबरीचा आहे तर 155 च्या लॅम्बडावर FCD चे मूल्य शोधण्यासाठी आपण 150 आणि 160 च्या दरम्यान इंटरपोलीटिंग करीत आहोत जे आपल्याला असे मिळत आहे तर डिझाइन स्ट्रेंग्थ जी मी शोधू शकतो ती eम्हणून Pd समान असेल 2672 गुणिले FCD मूल्य 55 68 आहे हे येत आहे 148 78 किलोमीटर बरोबर तर आपण काय पाहू शकतो की पहिल्या ठिकाणी जेव्हा गुसेट प्लेटच्या विरुद्ध बाजू गुसेट प्लेटच्या विरुद्ध बाजूला ठेवल्या जातात तेव्हा आपल्याला 258 46 किलो न्यूटन मिळाले आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्याला 148 78 किलो न्यूटन मिळत आहेत जेव्हा कोन गसेट प्लेटच्या विरुद्ध बाजूला ठेवले जातात तेव्हा येथे कोन गसेट प्लेटच्या समान बाजूला ठेवले जातात तर हा फरक बरोबर आहे तर त्याच कोनात आपण काय पाहू शकतो जर ते गुसेट प्लेटच्या विरुद्ध बाजूला ठेवले तर त्याची स्ट्रेंथ याच्या तुलनेत खूप जास्त आहे याचा अर्थ आपण नेहमी गुसेट प्लेटच्या विरुद्ध बाजूस कोन ठेवण्यास प्राधान्य देण्याचा प्रयत्न करू तर पूर्वीच्या केस च्या तुलनेत स्ट्रेंथ अधिक प्राप्त केले जाऊ शकते याचा अर्थ इतर केस चा अर्थ असा आहे की जेव्हा कोन गुसेट प्लेटच्या समान बाजूला ठेवले जातात तर मला आजचे व्याख्यान संपवायला आवडेल आभारी आहे